तर इंजिनियरिंग मॅथेमॅटिक्स म्हणजे अभियांत्रिकी गणित 1 वरील व्याख्यानात आपले स्वागत आहे आणि हे व्याख्यान क्रमांक 23 आहे आपण इंटिग्रल कॅल्क्युलसबद्दल बोलत आहोत विशेषतः इंप्रॉपर इंटिग्रल्सबद्दल तर टाइप 1 इंटिग्रल्सच्या कॉन्व्हर्जन्स विषयावर आपण चर्चा चालू ठेवू आता आपल्याकडे आणखी एक टेस्ट आहे ज्याची मागील व्याख्यानात आपण चर्चा केली नव्हती ज्याला दिरिचेलेटस टेस्ट Dirichlet's test म्हणतात आणि टाइप 1 च्या इंप्रॉपर इंटिग्रल्स कॉन्व्हर्जन्सच्या टेस्टसाठी ही पुन्हा एक महत्त्वपूर्ण टेस्ट आहे तर इथे आपण असे समजा की हे f आणि g हे या a पासून पर्यंत डिफाईन केलेली दोन फंक्शन्स आहेत आणि ते रिअल व्हॅल्यू घेत आहेत आणि ते असे आहेत की ते प्रत्येक इंटरव्हलवर f चे इंटीग्रेशन होऊ शकते जसे a b आणि b हा a पेक्षा मोठ्या व्हॅल्यू घेऊ शकतो तर या चे प्रत्येक इंटिग्रल b a वर इंटीग्रेशन होऊ शकते आणि दुसरा एक इंटिग्रल ही दुसरी अट आहे हे इंटिग्रल युनिफॉर्मने बाउंडेड आहेत तर इंटिग्रल्स म्हणजेच हे b कोणतेही व्हॅल्यू घेऊ शकते म्हणून आपण b वर मर्यादा आणत नाही तर येथे हे इंटिग्रल युनिफॉर्मने बाउंडेड आहेत तर याचा अर्थ असा आहे की येथे नंबर C अस्तित्त्वात आहे एक कॉन्स्टंट C 0 जसे की या इंटिग्रलची व्हॅल्यू या ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आणि सर्व साठी स्वाभाविकच आपण बोलत असलेल्या काही फायनाइट नंबर आहेत तर येथे कोणत्याही व्हॅल्यू साठी जे पेक्षा मोठे आहे जर हे इंटिग्रल कॉन्स्टंट C ने बाउंडेड असेल तर हे c येथे b या नंबरवर अवलंबून नाही तर अशा परिस्थितीत आपण म्हणू की हे युनिफॉर्म बाउंडेड आहे तर f साठी या दोन अटी आहेत f चे इंटीग्रेशन होऊ शकते आणि हे इंटिग्रल युनिफॉर्म बाउंडेड आहेत आणि फंक्शन g हे मोनोटोन आणि बाउंडेड आहे तर पुन्हा g एकतर मोनोटॉनिकली वाढत आहे किंवा मोनोटॉनिकली कमी होत आहे आणि बाउंडेड आहे म्हणून या फंक्शन्सच्या व्हॅल्यूज देखील फायनाईट व बाउंडेड आहेत आणि मग आपल्याकडे हा g 0 आहे तर g हे एक मोनोटॉनिक फंक्शन आहे जे झिरो कडे जात आहे जसजसे तर ही आणखी एक अट आहे आणि त्या बाबतीत हे इंप्रॉपर इंटिग्रल तर आता आपल्याकडे येथे प्रॉडक्ट या इंटिग्रन्टमध्ये आहे आणि हे त्याचे रिझल्ट आहे तर आपण या रिझल्टच्या पुराव्यांमधून जाणार नाही तर येथे जे महत्त्वाचे आहे ते म्हणजे येथे हे इंटिग्रल आहेत की नाहीत हे तपासणे आवश्यक आहे ते युनिफॉर्म बाउंडेड आहेत तर याचा अर्थ असा की आपण हा इंटीग्रल कॉम्प्युट करणे आवश्यक आहे तसेच हे इंटिग्रल आपण कॉन्स्टंट C जो b वर अवलंबून नाही द्वारे बाउंड करू शकतो जे कोणत्याही फायनाइट नंबर b साठी येथे स्वतंत्र आहे जर आपण हे करू शकलो तर या आपल्याकडे युनिफॉर्म बाउंडेड आहे आणि दुसरा g मोनोटोन आहे आणि म्हणून मोनोटॉनिकली ते नुसार झिरो वर जात आहे तर त्या बाबतीत म्हणून येथे या दोन मुख्य अटी आहेत आणि आपल्याकडे या अटी आहेत की हे इंटिग्रल प्रॉडक्ट येथे कॉन्व्हर्ज होते तर हे एक अतिशय उपयुक्त इंटिग्रल आहे कारण जर आपल्याला हे माहित असेल की हे त्यापैकी एक आहे उदाहरणार्थ g येथे मोनोटोन आणि बाउंडेड आहे जो झिरो येथे जाईल आणि मग हे इंटिग्रल f मध्ये कॉन्व्हर्ज होते तर मग आपण या प्रॉडक्टबद्दल निष्कर्ष काढू शकतो की या इंटिग्रलचे काय होईल जर या अटी पूर्ण झाल्या तर ते कॉन्व्हर्ज होईल तर आपण या उदाहरणाद्वारे पुढे जाऊ या जिथे आपण हे सहजपणे सिद्ध करण्यासाठी हा रिझल्ट वापरु शकतो हा p0 साठी कॉन्व्हर्जन्ट आहे आपण हे दिरीचलेट टेस्ट च्या मदतीने दाखवू तर या प्रकरणात आपण म्हणजे आपल्याकडे येथे हे फंक्शन आहे आणि दुसरा एक तर हे आता कसे उपयुक्त आहे कारण आपल्याला हे g बद्दल माहित आहे की या p पॉझिटिव्हसाठी हे मोनोटॉनिकली कमी होत झिरोकडे जात आहे कारण आणि हे इंटिग्रल sine x जे आपण हे सहजपणे दर्शवू शकतो तर हे इंटिग्रल असेल आणि नंतर आपल्याकडे हे लिमिट 1 ते b असेल म्हणजेच हे हे इंटिग्रल व्हॅल्यू असेल आणि मग त्यातील एबसोल्यूट व्हॅल्यू विचारात घ्यावे तर हा cos नेहमीच 1 ला बाउंडेड असतो आणि आपण ही असमानता येथे वापरु शकतो की ही आहे आणि अशा परिस्थितीत हे 2 ने बाउंडेड होईल तर आपण सहजपणे हे दर्शवू शकतो की हे इंटिग्रल आपल्याद्वारे घेतलेल्या कोणत्याही b च्या व्हॅल्यूसाठी 2 ने बाउंडेड आहे जेथे 1b आहे तर आपण येथे पाहिले आहे की येथे युनिफॉर्म बाउंड आहे म्हणून आपण b ची कोणतीही व्हॅल्यू घेतली तरी या इंटिग्रलची व्हॅल्यू 2 ने बाउंडेड असेल आणि हेच आपल्याला या इंटिग्रलच्या युनिफॉर्म बाउंडेडनेससाठी हवे आहे इतर फंक्शन g जे मोनोटॉनिकली कमी होत असलेले फंक्शन आहे आणि स्वाभाविकच हे p च्या कोणत्याही पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी झिरोकडे झुकत आहे जेव्हा आहे तर आता ती डिरीचलेट टेस्ट वापरुन आपण या इंटिग्रलच्या प्रॉडक्ट जे sin x आहे आणि प्रॉडक्ट जे बाबत बोलू शकतो म्हणजेच हे इंटिग्रल हे च्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी कॉन्व्हर्ज होते तर ही डिरीचलेट टेस्ट आता उपयुक्त आहे कारण आपण फक्त दोन फंक्शनचे गुणोत्तर म्हणून विचारात घेतले आहे जेथे एक फंक्शन आणि दुसरे होते आणि या फंक्शन मध्ये युनिफॉर्म इंटिग्रॅबिलिटी हा चांगला गुणधर्म आहे आणि दुसरा म्हणजे मोनोटॉनिकली 0 पर्यंत कमी होत जाणे म्हणूनच ड्रिचलेट टेस्टद्वारे आपण निष्कर्ष काढू शकतो की हे कॉन्व्हर्ज होत आहे अशाच प्रकारची आणखी एक गोष्ट आपण या इंटिग्रलच्या कॉन्व्हर्जन्सची टेस्ट येथे घेऊ शकतो हे कॉन्व्हर्जन्ट आहे आणि प्रॉपर इंटिग्रल आहे लक्षात ठेवा की मोनोटोन आहे आणि तर या a च्या कोणत्याही पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी तर आपण काय करू आपण हे पुन्हा सहजपणे सिद्ध करू शकतो म्हणजे ही cos x पहिला प्रॉब्लेम होता तर या प्रकरणात आपण हे ही कल्पना पुन्हा वापरुन सहजतेने वेगळे करू शकतो म्हणून येथे इंटिग्रन्टचे लिमिट अस्तित्वात आहे जेव्हा आणि इतर सर्व पॉईंटवर कोणतीही सिंग्युलरिटी नसते तसेच कोणताही अनबाऊंडेडनेस नसतो तर हे प्रथम एक प्रॉपर इंटिग्रल आहे आता या x → ∞मुळे दुसरा आपल्याला येथून कोणत्या प्रकारचे रिझल्ट मिळतात हे तपासून पहावे लागेल तर आता आपण हे इंटिग्रल येथे a to b घेत आहोत तर लक्षात घ्या की इंटिग्रल 1 आणि 1 नंतर आपण हे b हे dx असे घेऊ शकतो जर आपण हे इंटिग्रल येथे dx घेतले तर हा x हा 1 पासून कुठल्याही b नंबरपर्यंत जाईल तर येथे x आपण बदलू शकतो कारण ही किमान व्हॅल्यू आहे आणि जागा बदलली तर इंटिग्रल मोठे होईल तर आपल्याकडे 1 ते बी आहे आणि या एक्सची जागा सर्वात कमी संभाव्य व्हॅल्यूद्वारे 1 ने घेतली आहे जेणेकरून हा इंटिग्रंट मोठा असेल तर आपल्याकडे हे इंटिग्रल पेक्षा मोठे आहे आणि हे आपल्याला आता माहित आहे की हे आपण आणि नंतर 1 ते b सह इंटिग्रेट करू शकतो तर ही व्हॅल्यू आणि असेल आणि आपण तिथे एबसोल्यूट व्हॅल्यू घेऊ तर या फंक्शन्सचे हे एबसोल्यूट व्हॅल्यू पुन्हा येथे एबसोल्यूट व्हॅल्यू असेल जी 2 ने बाउंडेड आहे तर आपण हे सिद्ध करू शकतो की हे इंटिग्रल येथे b 1 च्या कोणत्याही फायनाईट व्हॅल्यूसाठी हे युनिफॉर्मली बाउंडेड आहे आणि हे व्हॅल्यू 2 आहे तर हे युनिफॉर्मने हे इंटिग्रल 2 ने युनिफॉर्म बाउंडेड आहे आणि हे फंक्शन मोनोटोन आहे आणि जर आपण घेतल्यास हे हे झिरो पर्यंत पोचते म्हणजेच आपल्याकडे ती प्रॉपर्टीसुद्धा पूर्ण होते तर मग आपण तेथे डिरिचलेट टेस्ट वापरू शकतो कारण आपण पाहिले आहे की इंटिग्रल हे युनिफॉर्म बाउंडेड मोनोटोन आहे आणि दुसरे येथे आहे जे आहे ते झिरो वर जाईल जेव्हा x → ∞ असेल तर या प्रकरणात आपण आता डिरिचलेट टेस्ट लागू करू शकतो ज्याच्या मते हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते तर हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते आणि दुसरे एक प्रॉपर इंटिग्रल आहे तर आपल्याकडे येथे मूळ इंटिग्रल आहे जे चांगले कॉन्व्हर्ज होते तर आपण येथे आणखी एक प्रॉब्लेम करतो तो म्हणजे प्रॉब्लेम नंबर 2 तर आपण असाच प्रॉब्लेम असल्याचे सांगत आहोत या प्रकरणात आपल्याकडे आहे आणि पुन्हा ही कल्पना आपण याचे दोन भाग करू शकतो म्हणून मी येथे हा इंटिग्रल 1 आणि इतर घेऊ तर हे पहिले इंटिग्रल हे पूर्णपणे कॉन्व्हर्ज होते आणि कारण स्पष्ट आहे कारण कम्पॅरिझन टेस्टद्वारे आपण सहजपणे निष्कर्ष काढू शकतो कारण ही ही खरोखर ही संकल्पना तर याचा पूर्ण अर्थ असा आहे की जर आपण इंटिग्रन्टची अबसोल्यूट व्हॅल्यू घेतली तर हे कॉन्व्हर्ज होते तर हे कारण हे cos x व्हॅल्यूज 1 ने बाउंडेड आहेत तर आपल्याकडे आहे आणि हे आपल्याला माहित आहे इंटिग्रल हे कॉन्व्हर्ज होते आणि अशा प्रकरणात हे इंटिग्रल देखील कॉन्व्हर्ज होईल कारण हे फंक्शन डॉमिनेटिंग आहे आणि ज्यांचे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते तर स्वाभाविकच ते इंटिग्रल कॉन्व्हर्ज होईल येथे आपण पुन्हा हाच युक्तिवाद वापरू शकतो कारण पुन्हा हा तर येथे ही व्हॅल्यू 1 ने बाउंडेड आहे कारण देखील कमी होणारे फंक्शन आहे तर ते सर्वात जास्त व्हॅल्यू घेईल आणि मग आपल्याकडे x → a आहे तर कोणत्याही परिस्थितीत हे b देखील 1 ने बाउंडेड आहे म्हणून हे दुसरे इंटिग्रॅण्डदेखील ने बाउंडेड आहे आणि कम्पॅरिझन टेस्टद्वारे आपण पुन्हा निष्कर्ष काढू शकतो की हे देखील पूर्णपणे कॉन्व्हर्ज होते आपण येथे डिरीचलेट टेस्ट देखील वापरू शकतो कारण आपण हे घेऊ शकतो जर तुम्हाला येथे दिरिचलेट टेस्ट वापरायची असेल तर आपण हे फंक्शन घेऊ शकतो हे फंक्शन असल्यामुळे झिरोपर्यंत पोचले आहे हे मोनोटोन फंक्शन आहे कमी होत आहे आणि देखील कमी होत आहे तर दोन्ही फंक्शन्स म्हणून येथे आपल्याकडे x च्या व्हॅल्यूज साठी कमी होणारे फंक्शन आहे आणि हा मधील आपण पुन्हा हे दर्शवू शकतो की हे 2 ने बाउंडेड आहे पूर्वीच्या प्रॉब्लेम्सप्रमाणे आपण डिरिचलेट टेस्ट वापरू शकतो म्हणून ही प्रॉब्लेम नंबर 1 प्रमाणेच आहे तर आपण हे देखील दर्शवितो की हे कॉन्व्हर्ज होते तसेच हे देखील कॉन्व्हर्ज होते आणि दिलेला इंटिग्रल देखील कॉन्व्हर्ज होतो तर आता फक्त येथे लक्षात घ्या की या प्रकारचा हा इंटिग्रल आपण येथे आपण सामान्यपणे चर्चा करीत नाही आपण फक्त या b च्या जागी इन्फिनिटी असलेल्या इंटिग्रल्सवर चर्चा करीत आहोत म्हणून आपण चर्चा करत असलेल्या या इन्फिनिटी प्रकारासाठी इंटिग्रल परंतु हे आपण सहजपणे b देखील करू शकतो कारण येथे उदाहरणार्थ x t असे बदलू शकतो आणि मग काय होईल की हे इंटिग्रल फक्त मायनस तर आपल्याकडे पुन्हा समान प्रकारचे इंटिग्रल आहे ज्याविषयी आपण चर्चा करीत आहोत त्या कॉन्व्हर्जन्ससाठी जिथे वर इन्फिनिटी दिसते तर आपल्याकडे या प्रकारचे इंटिग्रल असल्यास आपण फक्त सोप्या बदलाद्वारे या प्रकारच्या इंटिग्रलमध्ये रुपांतर करू शकतो आणि नंतर ज्या कॉन्व्हर्जन्सबद्दल आपण आधी चर्चा केली आहे त्याविषयी चर्चा करू शकतो तर येथे हा मुद्दा आहे आपण एबसोल्यूट कॉन्व्हर्जन्स बद्दल बोलत होतो येथे आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे एबसोल्यूट कॉन्व्हर्जन्स म्हणजे काय म्हणून मी आधी म्हटल्याप्रमाणे एबसोल्यूट कॉन्व्हर्जन्स याचा अर्थ असा होतो की हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते याचा अर्थ असा होतो की जर एबसोल्यूट व्हॅल्यूसह जर हे कॉन्व्हर्ज होते जर हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज झाले तर आपण म्हणतो की हे इंटिग्रल पूर्णपणे कॉन्व्हर्ज होते कारण 0 ते या रेंजसाठी आपण या इंटिग्रॅण्टच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली आहेत जर हे कॉन्व्हर्ज झाले तर आपण कॉल करू की हे इंटिग्रल पूर्णपणे कॉन्व्हर्ज होते आणि इथे आणखी एक टर्म आहे जी येथे वापरली जाते की हे इंटिग्रल अटीनुसार कॉन्व्हर्ज होते याचा अर्थ असा की हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते परंतु पूर्णपणे एकत्रित होत नाही तर याचा अर्थ असा आहे की हे कॉन्व्हर्ज होते परंतु पूर्णपणे नाही अशावेळी आपण सहसा म्हणतो की हे इंटिग्रल अटीनुसार कॉन्व्हर्ज होते म्हणून येथे येथे उदाहरणार्थ या उदाहरणात आपण हे दर्शवू शकतो की हे इंटिग्रल p 1 साठी पूर्णपणे कॉन्व्हर्ज करते p 1 च्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी हे इंटिग्रल पूर्णपणे कॉन्व्हर्ज होते मागील स्पष्टीकरणात या कल्पनेचा जरा उल्लेख केला होता तर आपल्याकडे हे फायनाईट आहे जर आपण या इंटिग्रॅण्टची एबसोल्यूट व्हॅल्यू घेतली तर याचा अर्थ असा की म्हणून येथे x पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेत आहे आणि p 1 आहे तर येथे आपल्याकडे आहे कारण ते पॉझिटिव्ह आहे तर आपल्याला येथे एबसोल्यूट व्हॅल्यू वापरण्याची गरज नाही आणि हे ने बाउंडेड आहे कारण कधीच 1 पेक्षा जास्त व्हॅल्यू घेणार नाही तर आपण हे ने बाऊंड करू शकतो आणि आता आपल्याला कंपॅरिझन टेस्टद्वारे माहित आहे की हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते तर आपण हे येथे दाखवून दिले की हे इंटिग्रल देखील कॉन्व्हर्ज होते कारण हे आपल्याकडे कंपॅरिझन टेस्टद्वारे आहे तर आपण येथे इंटिग्रल घेतला आहे की आहे आणि आम्हाला हे माहित आहे की हे इंटिग्रल हे कॉन्व्हर्ज होते आणि म्हणूनच कंपॅरिझन करण्याच्या टेस्टद्वारे आपण हे सिद्ध केले आहे की याचा अर्थ इतर शब्दांमध्ये इंटिग्रल म्हणजे एबसोल्यूट होय तर आपण घेऊ शकतो कारण सध्या हे रेंजमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यू घेत आहे तर जर आपण खरोखरच सर्व पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली तर त्या बाबतीतही हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते जे आपण येथे p 1 साठी दर्शविले आहे नंतर आपण हे पाहूया जेव्हा p 1 हे इंटिग्रल एबसोल्यूट कॉन्व्हर्ज होत नाही तर पुढच्या प्रॉब्लेमवर जात आहे तर याचा रिझल्ट असा आहे की जर हे एबसोल्यूट व्हॅल्यूसह अर्थ बदलते तर हे असे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते कारण हे इंटिग्रलच्या व्हॅल्यूपेक्षा हे मोठे व्हॅल्यूचे होणार आहे तर जर हे नैसर्गिकरित्या कॉन्व्हर्ज होते तर हे कॉन्व्हर्ज होते कारण येथे आपल्याकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे आणि बरेचसे हे कॅन्सलेशन येईल आणि इंटिग्रन्टची एबसोल्यूट व्हॅल्यू घेताना हे व्हॅल्यू येथे असलेल्या व्हॅल्यूपेक्षा कमी असेल तर हे कॉन्व्हर्ज होते जर हे कॉन्व्हर्ज होते परंतु कॉन्व्हर्स खर्या अर्थाने नाही तर हे कॉन्व्हर्ज झाल्यास हे कॉन्व्हर्ज होईल परंतु जर हे कॉन्व्हर्ज होते तर हे कॉन्व्हर्ज होऊ शकत नाही म्हणून जर हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज झाले तर हे इंटिग्रल पूर्णपणे कॉन्व्हर्ज होऊ शकत नाही आणि हेच स्टॅंडर्ड उदाहरण आहे जे आपण येथे येथे चर्चा करूया की हे इंटिग्रल सशर्त कॉन्व्हर्ज होते याचा अर्थ होतो की हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते परंतु जेव्हा आपण येथे इंटिग्रन्टपेक्षा एबसोल्यूट व्हॅल्यू घेतो तेव्हा हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होत नाही तर प्रथम आपण हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज करते हे दाखवू जे आता एक क्षुल्लक काम आहे तर आपण या दोन इंटिग्रल आणि ची बेरीज म्हणून लिहिले आहे आणि लक्षात घ्या की प्रथम इंटिग्रल प्रॉपर इंटिग्रल आहे म्हणूनच ते कॉन्व्हर्ज होते आणि दुसरे म्हणजे आपल्याकडे ही इन्फिनिटी आहे ज्याची आपण चर्चा केली पाहिजे तर हे प्रॉपर इंटिग्रल आहे आणि येथे आपण या उदाहरण 1 मध्ये पाहिले आहे की येथे दिलेला जेथे p 1 आहे जेणेकरून इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते म्हणूनच हे इंटिग्रल देखील कॉन्व्हर्ज होते उदाहरणार्थ 1 मध्ये आपण आधीपासून पाहिले आहे म्हणजेच हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते तर इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते आणि पुढे आपण हे दाखवून देऊ की जेव्हा आपण इंटिग्रन्टवर एबसोल्यूट व्हॅल्यू घेतो तेव्हा इंटिग्रन्ट कॉन्व्हर्ज होत नाही तर आपल्याकडे हे उदाहरण आहे जे सांगते की कॉन्व्हर्स सत्य नाही कारण येथे आपल्याकडे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होत आहे परंतु इंटिग्रल पूर्णपणे कॉन्व्हर्ज होत नाही या सभोवतालचा दुसरा मार्ग स्पष्ट आहे कारण जर आपण सर्व पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेत असाल तर आपल्याला हे इंटिग्रल मिळू शकते म्हणजे फंक्शन जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यू घेते तेव्हा ते नक्कीच कॉन्व्हर्ज होते तर आता आपण हे दाखवू की हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होत नाही तर आपण हे एबसोल्यूट व्हॅल्यू घेऊ आणि आपण हे ची बेरीज म्हणून लिहितो तर येथे हे इंटिग्रल हे तंतोतंत इंटिग्रल आहे तर आपण येथे n 0 प्रमाणे खंडित केले आहे म्हणून आपण 0 ते ते नंतर ते याप्रमाणे पुढे जात आहोत तर हे इंटिग्रल 0 ते हे आपण अनेक लहान भागांमध्ये विभागले आहे तर 0 ते ते नंतर ते याप्रमाणे पुढे इत्यादी जे आपण या समेशन फॉर्ममध्ये लिहिले आहे तर हे इंटिग्रल आहे आणि आता आपण येथे एक सब्स्टीट्यूशन करू जे x nπ y तर आपण या इंटिग्रल मध्ये x nπ y हे सब्स्टीट्यूशन करतो तर त्यास बदलल्यास dx हे dy होईल आणि नंतर हे nπ चे आणि n 1 y देखील सब्स्टीट्यूशन होईल जेव्हा आपण या इंटिग्रल मध्ये हे बदलतो तेव्हा जेव्हा x हे व्हॅल्यू घेत असेल तेव्हा y ची व्हॅल्यू झिरो होईल तर पुन्हा येथे पहा कारण हा संबंध x nπ 1 होता म्हणून x हे nπ म्हणून कमी व्हॅल्यू घेत होते म्हणून nπ y तर हे y व्हॅल्यू म्हणून झिरो घेईल तर हे आता 0 वरुन आहे आणि जेव्हा x हे nπ π ची व्हॅल्यू घेत होते तर त्या बाबतीत आपल्याकडे हे nπ y असते तर y ही ची व्हॅल्यू घेईल तर आपला इंटिग्रल आता 0 ते आहे आणि एबसोल्यूट व्हॅल्यू म्हणून आपल्याकडे nπ y आहे आणि येथे आपण x चे सब्स्टीट्यूशन केले आहे ते म्हणजे तर आपण या समानतेचा वापर करु उदाहरणार्थ आहे तर आपल्याकडे आहे जे आहे आणि त्याचप्रमाणे इतर n साठी आहे तर आपल्याकडे ही टेक्नोमॅट्रिक समानता technomatric equality आहे जी आपण येथे या न्यूमरेटरवर वापरणार आहोत कारण आपल्याकडे आहे तर हे वापरुन आपल्याकडे आता न्यूमरेटरवर आहे आणि नंतर आपल्याकडे हे तेच इंटिग्रल आहे जे येथे होते तर हे हे ने बदलले आहे तर हे समेशन आपल्याकडे आहे तर येथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्याकडे आपण एबसोल्यूट व्हॅल्यू वापरत नाही कारण हे जे दरम्यान पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेते ते येथे झिरो व्हॅल्यू घेते आणि नंतर येथे 1 ही व्हॅल्यू घेते नंतर हळूहळू झिरोवर जाते हे मध्ये कधीही निगेटिव्ह व्हॅल्यू घेत नाही म्हणून आपण हे एबसोल्यूट व्हॅल्यू येथे काढून टाकले आहे तर या प्रकरणात आता हा डिनॉमिनेटर आपण येथे पहा तर या प्रकरणात y या इंटिग्रलसाठी झिरो व्हॅल्यू घेईल तर जर आपल्याला हे इंटिग्रल मोठे बनवायचे असेल तर येथे काही इतर इंटिग्रल म्हणून आपण याला मोठ्या व्हॅल्यूने बदलू शकतो किंवा हा डिनॉमिनेटर हा π ची सर्वात मोठी व्हॅल्यू घेणारा असेल तर आपल्याकडे nπ π आहे तर या y ची जागा या ठिकाणी π ने घेतली आहे जेणेकरून हे इंटिग्रल लहान होईल आणि म्हणूनच आपल्याकडे ही असमानता आहे की हे इंटिग्रल मोठे आहे कारण आता हे इंटिग्रल कमी व्हॅल्यू घेते कारण हा डिनॉमिनेटर येथे बदललेला आहे तर nπ π म्हणून हे एक लहान इंटिग्रल आहे आणि आता येथे y नाही तर आपण हे बाहेर घेऊ शकतो आणि इंटिग्रलची व्हॅल्यू काढू शकतो तर आपल्याकडे हे समेशन आहे n हा to आणि तसाच राहील तर आपल्याकडे येथे आहे तर आता आहे तर आपल्याकडे हे समेशन आहे n हा to आहे आणि हे आहे आणि इंटिग्रल आहे आणि आपल्याकडे हे आहे तर हे होईल आणि नंतर y होईल जेव्हा आपण मध्ये बदल करू तेथे आपल्याकडे पुन्हा 1 असेल तर येथे हे 2 होईल तर हे 2 ने बदलले आहे तर आपल्याकडे आहे तर हा इंटिग्रल 1 आहे आणि ही येथे एक सिरिज आहे जी एक डायव्हर्जंट सिरिज आहे म्हणजेच बेरीज येथे इन्फिनिटी आहे तर आपण हे पाहिले आहे की हे इंटिग्रल जे आपण एबसोल्यूट व्हॅल्यू सह प्रारंभ केले आहे हे या सिरिजच्या बेरीजपेक्षा मोठे आहे याचा अर्थ असा की हे इंटिग्रल एक डायव्हर्जंट इंटिग्रल आहे कारण या इंटरवलची व्हॅल्यू ही आलेल्या बेरीजच्या व्हॅल्यू पेक्षा अधिक असेल जी आधीपासूनच इन्फिनिटी आहे तर त्या बाबतीत आपल्याकडे हे इंप्रॉपर इंटिग्रल आहे दिलेला इंटिग्रल डायव्हर्ज होते तर आमचा निष्कर्ष दिरिचलेट टेस्ट आहे जो म्हणतो की जर आपण या इंटिग्रलची युनिफॉर्म बाउन्डेडनेस सर्व साठी दर्शवू शकतो तर आणि g हे मोनोटोन आहे आणि ते झिरोकडे कमी होत आहे आणि आहे मग हे इंटिग्रन्टमधील प्रॉडक्ट कॉन्व्हर्ज होत आहे आणि तेथील एबसोल्यूट कॉन्व्हर्जन्सबद्दलही आपण चर्चा केली आहे आणि हे उत्तम उदाहरण आपण पाहिले आहे जे पूर्णपणे कॉन्व्हर्ज होत नाही परंतु जर इंटिग्रन्टची एबसोल्यूट व्हॅल्यू घेतली नाही तर ते कॉन्व्हर्ज होते तर हे लेक्चर्स तयार करण्यासाठी वापरले जाणारे रेफरन्सेस आहेत आणि तुमचे मनापासून आभार